सर्वांना नमस्कार सर्व्हिस मार्केटिंग विथ अ प्रॅक्टिकल अँप्रोच च्या या सत्रात आपले स्वागत माझे नाव डॉ बिप्लब दत्त आहे आणि माझ्या संपर्काबाबतचे तपशील येथे दिले आहेत अश्याप्रकारे तुम्हाला जर काही अभिप्राय पाठवायचा असेल तर मला त्याबाबत जमेल तितके उत्तर देण्यास खूप आनंद होईल तर आपण या पाठात सेवा पुनर्प्राप्ती व्यवस्थापित करण्याबाबतची माहिती पाहणार आहोत आता सेवा पुनर्प्राप्ती म्हणजे काय आहे आता आपण सेवेची गुणवत्ता आणि मूल्य वितरण या बाबत अगोदरच्या पाठात शिकलो आहोत आपण हे लक्षात घेतलेच असेल कि ग्राहकांना समाधानी आणि व्यवसायासोबत टिकवून ठेवण्यासाठी योग्य सेवा प्रदान करणे अत्यावश्यक आहे तथापि आपल्याकडून सेवा प्रदान करताना काही चुका होवू शकतात ज्यामुळे ग्राहक व्यवसायावर असंतुष्ट होतात अशा परिस्थितीत सेवांचा परिणाम शक्य तितक्या लवकर पुन्हा प्रदान करावा लागतो जेणेकरून ग्राहक आमची सेवा सोडून जावू नयेत किंवा आपल्या स्पर्धकांकडून खरेदी सुरू करू नयेत या प्रक्रियेला सेवा पुनर्प्राप्ती असे म्हणतात हे पुढील विभागात सविस्तरपणे दिलेले आहे तर सेवा पुनर्प्राप्तीची प्रक्रिया करण्यासाठीआपल्याकडून सेवेमध्ये चूक झाली आहे आणि ग्राहकाने त्याबद्दल तक्रार केलेली आहे तर तुम्ही ती चूक सुधारण्यासाठी आणि ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी कशी प्रतिक्रिया द्याल जेणेकरून ग्राहक प्रसन्न चित्ताने नाही तरी किमान समाधानाने तुमचा परिसर सोडेल तर तुम्ही कोणती पावले उचलाल पहिली पायरी म्हणजे ग्राहकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे आणि त्रुटीची व्यापकता आणि परिणाम समजून घेणे ग्राहकांना समस्येचे कारण समजावून सांगा आणि त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करा समस्येची जबाबदारी स्वतःकडे घ्या आणि समस्येवरील उपाय म्हणून ग्राहकाला काय पाहिजे आहे ते नोंदवा अवास्तव मागणी व्यतिरिक्त ग्राहकाच्या मागणीची पूर्तता करा ग्राहकाला त्याची गरज पूर्ण करण्यासाठी पर्याय द्या आणि ग्राहकाला झालेल्या गैरसोयीची भरपाई करण्याकरीता त्यांना काहीतरी जास्तीचे प्रदान करा म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ग्राहकाची तक्रार ही सेवेत सुधारणा करण्यासाठी आणि भविष्यात त्रुटी विरहित सेवांचे वितरण सुनिश्चित करण्याची संधी आहे सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाकडे दुर्लक्ष करू नये त्यालातिची वाट पहायला लावून काहीही झाले नाही किंवा यात काहीही चुकीचे नाही असे वर्तन करू नये त्यांनी ग्राहकाला दोष देऊ नये त्याला स्वतःचे संरक्षण करण्यास एकटे सोडू नये आणि अंशतः सेवांची पुनर्प्राप्त करून त्याचे अधःपतन करू नये एक ग्राहक सुमारे 15 इतर लोकांशी त्याला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल बोलतो तर तोती सुमारे 5 इतर लोकांशी चांगल्या अनुभवाबद्दल बोलतोबोलते आता अश्या परिस्थितीमध्ये जेव्हा ग्राहकाना सेवेची पुनर्प्राप्ती होते तेव्हा ते बर्याच लोकांना त्या पुनर्प्राप्त झालेल्या सेवांबद्दल बोलतात कारण ते आता इतरवेळी झाले नसते त्यापेक्षा अधिक आनंदी आहेत त्यामुळे सेवा पुनर्प्राप्ती हे सेवा प्रदान करणाऱ्या व्यवसायिकाच्या हातामधील एक महत्त्वाचे साधन आहे अश्याप्रकारे या या प्रक्रियेच्या आधारे ते ग्राहकांना आनंदी करू शकत नसले तरीही किमान समाधान तर देऊ शकतात तर सेवा विपणन करणाऱ्या व्यवसायिकांनी सेवा पुनर्प्राप्ती च्या प्रक्रियेकडे कधीही दुर्लक्ष करूनये आपल्या सेवा कर्मचाऱ्यांना कठीण ग्राहकांशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या क्षमतेची आवश्यकता असू शकते जे कधीकधी अवास्तव मागण्या करतात सेवा कर्मचाऱ्यांनी एकदा त्यांचे ऐकले पाहिजे आणि शक्य तितक्या प्रमाणात ग्राहकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे अश्या ग्राहकांना धोरणे स्पष्ट करून सांगा आणि आवश्यक असल्यास अश्या ग्राहकाला जावू द्या अश्या ग्राहकांची वागणूक त्यांना वैयक्तिकरित्या प्रभावित करणार नाही किंवा सेवेच्या खरेदी करणाऱ्या इतर ग्राहकांना देखील प्रभावित करू शकनार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी तर या पाठात आपण सेवा पुनर्प्राप्तीच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे पुढील धड्यात आपण सेवा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिनशर्त सेवेची हमी देण्याच्या मुद्द्यावर चर्चा करू हे सत्र ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद तुमचा दिवस चांगला जावो